पूर्वी आपण रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमच्या काही मूलभूत बाबी आणि काही सिम्पल शेड्युलर्स क्लॉक ड्राइव्ह शेड्यूलर आणि इव्हेंट ड्राईव्ह शेड्युलर्सकडे लक्ष दिले होते आम्हाला आढळले आहे की रेट मोनोटॉनिक शेड्यूलर जे सोपी आहे आणि प्रॅक्टिकल अँप्लिकेशन्स च्या मागण्या पूर्ण करू शकते आणि व्यापकपणे वापरला जातो जरी सर्व व्यावसायिक रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम रेट मोनोटॉनिक शेड्यूलिंगचे समर्थन करतात परंतु रेट मोनोटॉनिक शेड्यूलर्स अंतर्गत आम्ही असे गृहित धरले होते की टास्क इंडिपेन्डन्ट आहेत या अर्थाने ते त्यांच्या स्वतःच्या लोकल डेटावर प्रक्रिया करतात आणि या टास्क मध्ये कोणताही कम्युनिकेशन नाही परंतु नंतर जवळजवळ प्रत्येक रिअल अँप्लिकेशन टास्कने रिसोर्सेस शेअर करणे आवश्यक आहे या व्याख्यानात आपण रिसोर्सेस शेअर करणे विषयी चर्चा करू जे जटिलतेचा परिचय देते आणि टास्क शेडूलिंग अनालयसिस मध्ये बदल निश्चित करणे कसे आवश्यक आहे आणि रिसोर्सेस शेअर करण्यास सक्षम होण्यासाठी नवीन अल्गोरिदम का आवश्यक आहेत ते पाहूया मुख्य चिंता अशी होती की एकाच वेळी कोणते टास्क चालवावे आणि तेच सिम्पल शेडूलिंग अल्गोरिथम होते जर आपण सीपीयू ला एक रिसोर्स मानले तर असे म्हटले जाऊ शकते की सीपीयू सीरिअली रेऊसेबल रेसोर्स आहे सीरिअली रेऊसेबल रेसोर्स म्हणजे सीपीयू वर कधीही एक टास्क चालू शकते परंतु त्याच वेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की सीपीयूमध्ये कार्यरत असलेल्या टास्क कोणत्याही वेळी कोणताही करेक्टनेस वर विपरीत परिणाम न होऊ देता शून्य केले जाऊ शकते दुसया शब्दांत जरी सीपीयू एका वेळी फक्त एकाच टास्क द्वारे वापरला जाऊ शकतो परंतु जेव्हा आपल्याकडे हाय प्रायोरिटी टास्क असेल तेव्हा आपण नेहमीच लो प्रायोरिटी टास्क थांबवू शकतो आणि टास्क ज्या पॉईंटच्या आधीपासून होते त्या ठिकाणाहून चालवू शकतो आणि तरीही आमचे रिझल्ट बरोबर लागतील परंतु येथे आपण रेसोर्सेस पहात आहोत जी सीरिअली रेऊसेबल नाहीत ही नॉन प्रीम्पटेबल रिसोर्सेस आहेत आणि आपण क्रिटिकल सेक्शन देखील पाहूया प्रीम्पटेबल रिसोर्सेस म्हणजे असे टास्क जेथे एकदा टास्क रिसोर्सेसचा वापर करीत असेल तर आम्ही त्यास प्रिम्प्ट करू शकत नाही म्हणून आपल्याला दुसरे टास्क चालू करावे लागेल आणि टास्क रिसोर्सेसचा वापर पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल नॉन प्रीम्पटेबल रिसोर्सेस ची काही उदाहरणे म्हणजे एक फाईल एक डेटा स्ट्रक्चर जी सामायिक केली जाते ते टास्क आणि एकदा ते टास्क जेव्हा ते वापरण्यास प्रारंभ करते ते त्या बिंदूपर्यंत वापरणे आवश्यक आहे जेथे परिणाम कंसिस्टंट असतात आणि नंतर केवळ ते प्रिम्प्ट केले जाऊ शकतात फाइल्स डेटा स्ट्रक्चर्स डिव्हाइसेस इ प्री नॉन प्रीम्पटेबल रिसोर्सेस ची उदाहरणे आहेत जिथे एकदा एखादे टास्क या संसाधनांचा वापर करण्यास प्रारंभ करतो नंतर ती संसाधनांचा वापर करण्याच्या लॉजिकल समाप्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा रिझल्ट्स इन कंसिस्टन्ट असतील उदाहरणार्थ डेटाचा एक अॅरे आहे आणि एक टास्क केवळ काही भाग बदलले आहे किंवा कदाचित त्याने काही भाग वाचले आहेत आणि नंतर ते लिहिण्या पूर्वी आम्ही ते प्रिम्प्ट केले जसे दुसरे टास्क रेसोर्सचा वापर करण्यास प्रारंभ करेल तसतसा डेटा अधिलिखित करेल आणि मग ज्या टास्कने ते वाचले त्याला जुना डेटा मिळेल आणि तो इन कंसिस्टन्ट बनेल डेटा रीड झाल्यावर रिझल्ट मिळेल आणि ते कंसिस्टन्ट राहील पुढील प्रश्न क्रिटिकल सेक्शनबद्दल आहे मूलभूतपणे एक क्रिटिकल सेक्शन कोडचा एक भाग आहे हा प्रोग्रामचा एक भाग आहे ज्यामध्ये काही शेअर्ड नॉन शेअर्ड नॉन प्रीएमटीव टेबल रेसोर्सेस वापर केला जातो एक क्रिटिकल सेक्शन कोडचा एक विभाग आहे ज्यात काही नॉन प्रीएमटीव टेबल रेसोर्सेस वापर प्रवेश केला जातो जो वाचला आणि लिहिलेला आहे आणि कोडच्या या भागाला सर्व बहुतेक प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम बुकमध्ये एक क्रिटिकल सेक्शन म्हणून संबोधले जाते परंतु जेव्हा आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा एखादे टास्क त्याच्या क्रिटिकल सेक्शन कार्य करत असते तेव्हा त्यास प्रीमप केले जाऊ नये कारण जर ती त्याच्या क्रिटिकल सेक्शनत असेल तर त्यातील क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित केल्याने ती कमी होते आणि मग रिझल्ट्स इन कंसिस्टन्ट होईल आणि चुकीचे रिझल्ट्स लागतील क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित करण्यासाठी पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टम सोल्यूशन बद्दल प्रश्न उद्भवतो हे सेमाफोर आहे परंतु रिअल टाइम एप्लिकेशन्स जिथे टास्क रिसोर्सेस शेअर करते आपण खरोखरच सेमफोर वापरू शकत नाही सेमॅफोरमुळे रिअल टाइम एप्लिकेशन्समध्ये गंभीर समस्या उद्भवतात यामुळे दोन वाईट समस्या उद्भवतात प्रायोरिटी इनव्हर्जन आणि अनबाउंड प्रायोरिटी इनव्हर्जन आणि अनबाउंड प्रायोरिटी इनव्हर्जन यामुळे एखाद्या टास्कची डेडलाईन चुकते आणि अँप्लिकेशन्स अपयशी ठरते ट्रॅडिशनल ऑपरेटिंग सिस्टम सोल्यूशनचा उपयोग त्यांच्या क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित करण्यासाठी केल्यास ही दोन समस्या उद्भवतात या दोन समस्या खालीलप्रमाणे आहेत प्रायोरिटी इनव्हर्जन आणि अनबाउंड प्रायोरिटी इनव्हर्जन प्रथम आपण प्रायोरिटी इनव्हर्जन बद्दल चर्चा करूया प्रायोरिटी इनव्हर्जन समजून घेण्यासाठी आपण असे समजू या की टास्क इन्स्टन्सचे उदाहरण त्याच्या क्रिटिकल सेक्शनमध्ये कार्य करीत आहे जसे की आपल्याला हे माहित आहे की ते त्याच्या क्रिटिकल सेक्शनमध्ये अंमलात आणत आहे अशाप्रकारे ते प्रिम्प्ट केले जाऊ शकत नाही आणि या उद्देशाने आपण सेमाफोर वापरू अशा प्रकारे टास्क सेमॅफोरला आवाहन करते आणि नंतर क्रिटिकल सेक्शनचा वापर करण्यास सुरवात करते परंतु जेव्हा हे कार्य त्याच्या गंभीर विभागाची अंमलबजावणी करते तेव्हा प्रीमटींग करता येत नाही परंतु त्यादरम्यान तयार झालेल्या हाय प्रायोरिटीसाठी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे कारण त्याचे क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित करणे शक्य नाही हे असे होऊ शकते की जे कार्य एक क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित करीत आहे ते फारच कमी प्राधान्य पूर्ण कार्य आहे लॉगिंग म्हणणे परिणामी लॉगिंग आणि नंतर आपल्याकडे हाय प्रायोरिटी असलेले टास्क किंवा तयार झालेले एक क्रिटिकल टास्क असू शकते परंतु नंतर ते कार्यान्वित केलेले कार्य सेमफॉर सोडते अशाप्रकारे या परिस्थितीला प्रायोरिटी इनव्हर्जन म्हटले जाते वरील सारांशात प्रायोरिटी इनव्हर्जन दर्शविते की जेव्हा लो प्रायोरिटी टास्क त्याचे क्रिटिकल सेक्शन कार्यान्वित करते आणि हाय प्रायोरिटी टास्क तयार असते तेव्हा लो प्रायोरिटी टास्क होईपर्यंत प्रतीक्षा करत राहते मग हाय प्रायोरिटी टास्क तयार आहे आणि रिसोर्सेसची आवश्यकता आहे जर ते तयार असेल आणि जर त्यास रिसोर्सेसची आवश्यकता नसेल तर ती कार्यान्वित केली जाऊ शकते परंतु नंतर उच्च प्राथमिकता असलेल्या कार्यास संसाधनाची आवश्यकता असते आणि कमी प्राधान्य कार्य त्याच्या संसाधनांचा वापर करण्यापासून टाळले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच उच्च प्राधान्य कार्य प्रतीक्षा करत राहते संसाधन सोडण्यासाठी कमी प्राधान्य कार्यासाठी प्रायोरिटी इनव्हर्जनचे उदाहरण खाली दिले आहे समजा येथे कमी प्राथमिकतेचे कार्य T L मध्ये एक रिसोर्सेस R आहे आणि काही गणना एक R करीत आहे आणि ही R प्रत्यक्षात एक शेअर्ड नॉन प्रिम्पटेबल रिसोर्सेस आहे आणि हायर प्रायोरिटीच्या कार्यास त्या रिसोर्सेसची आवश्यकता आहे परंतु जोपर्यंत लो प्रायोरिटी टास्क प्रत्यक्षात रिसोर्सेस वापरुन पूर्ण करते आणि सेमफॉर रिलीझ करत नाही तोपर्यंत हायर प्रायोरिटीच्या कार्य त्या रिसोर्सेसत प्रवेश करू शकत नाही अशाप्रकारे हायर प्रायोरिटीच्या कार्य प्रतीक्षा करीत राहते आणि जर लो प्रायोरिटी कार्य दीर्घकाळ संसाधित असेल तर लो प्रायोरिटी कार्य त्याची डेडलाईन चुकवणार आहे परंतु अनुसरण केल्याने आपण हे पाहू की स्वत हून प्रायोरिटी इनव्हर्जन करणे देखील फारसे वाईट नाही प्रायोरिटी इनव्हर्जन समस्या काळजीपूर्वक डिझाइनद्वारे सोडविली जाऊ शकते परंतु ज्या समस्येचे निराकरण करणे अवघड आहे ते अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन आहे परंतु प्रथम अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन समजून घेऊ आणि मग निराकरण करण्यात अडचण आणि नंतर या साध्या प्रायोरिटी इनव्हर्जनसाठी तोडगा आपण पाहू अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन समजून घेण्यासाठी खालील परिस्थिती आहे आमच्याकडे एक लो प्रायोरिटी टास्क आहे जे एक रिसोर्सेस आहे आणि त्याद्वारे त्याचे क्रिटिकल सेकशन कार्यान्वित करते दरम्यान हाय प्रायोरिटी टास्क त्या रिसोर्सेसची प्रतीक्षा करीत आहे आणि कारण रिसोर्सेसची लो प्रायोरिटी असलेल्या टास्कमुळे त्या रिसोर्सेसचा वापर पूर्ण होण्यापूर्वी ते थांबविले जाऊ शकत नाही हाय प्रायोरिटी टास्क प्रतीक्षेत आहे आणि हे फक्त प्रायोरिटी इंटररप्ट आहे परंतु जेव्हा मल्टिपल प्रायोरिटी टास्क जेव्हा रिसोर्सेसची आवश्यकता नसतात आणि म्हणूनच ते सीपीयू कार्यान्वित करतात आणि वापरतात तेव्हा अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन उद्भवते रिसोर्सेसची कमतरता असलेले टास्क त्याच्या संगणकासह प्रगती करू शकत नाही कारण दरम्यानचे प्रायोरिटी टास्क समान रिसोर्सेसची आवश्यकता नाही म्हणूनच ते सीपीयूवर कार्यवाही करत राहतात आणि ब्लॉक होत नाहीत लो प्रायोरिटीचे कार्य त्याची अंमलबजावणी पूर्ण करू शकत नाही आणि रिसोर्सेस ठेवत राहते आणि सीपीयूची प्रतीक्षा करत आहे दरम्यान हाय प्रायोरिटी टास्क प्रतीक्षा करत राहते म्हणूनच ही एक वाईट परिस्थिती आहे कारण लो प्रायोरिटी टास्क रिसोर्सेस आहे आणि हाय प्रायोरिटी टास्क वाट पहात आहे जे एक जनरल प्रायोरिटी इनव्हर्जन आहे अन बॉऊण्डेड प्रायोरिटी जेव्हा लो प्रायोरिटीचे कार्य सीपीयू वापरण्यापासून कमी केले जाते तेव्हा उलट परिस्थिती उद्भवते आणि म्हणूनच लो प्रायोरिटीचे कार्य त्याच्या रिसोर्सेसच्या वापरासह प्रगती करण्यास सक्षम नसते आणि दरम्यानचे प्रायोरिटी टास्क सीपीयू वर कार्य करत राहते खालील उदाहरण अन बॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जनचे स्पष्टीकरण देते समजा आपल्याकडे येथे एक ग्रीन बॉक्स म्हणून दर्शविलेले रिसोर्सेस आहे आणि समजा T10 कार्यान्वित करीत असलेले कार्य लो प्रायोरिटी टास्क आहे परंतु नंतर अंमलबजावणी च्या काही काळा नंतर त्यास रिसोर्सेसची आवश्यकता असते आणि हे नॉनप्रिम्पटेबल शेअर्ड रिसोर्सेस नाही रिसोर्सेस उपलब्ध असल्याने T10 रिसोर्सेस वापरण्यास प्रारंभ करते परंतु नंतर रिसोर्सेसचा वापर करण्यास सुरवात केल्यावर हाय प्रायोरिटी टास्कची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आणि आता त्यास रिसोर्सेसची आवश्यकता आहे परंतु T10 प्रिम्प्ट करता येत नाही म्हणून T2 जे हाय प्रायोरिटी टास्क आहे T 10 प्री प्रीमटेबल रिसोर्सेसची अंमलबजावणी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करते जेणेकरुन T2 प्राप्त होऊ शकेल परंतु दुर्दैवाने T3 T5 इत्यादी टास्क T10 पेक्षा अधिक प्राधान्य देत आहेत आणि अशा प्रकारे ते तयार होतात आणि सीपीयू वापरणे प्रारंभ करतात हे T10 हाय प्रायोरिटीद्वारे चालविले जात आहे T10 प्रीमप्ट आहे आणि ते त्याची अंमलबजावणी पूर्ण करू शकत नाही आणि दरम्यान T2 प्रतीक्षा करत राहते जेव्हा T2 फक्त T10 ची प्रतीक्षा करत असेल तेव्हा एक साधा प्राधान्य इनव्हर्जन उद्भवते परंतु नंतर T2 पेक्षा कमी प्राधान्य असलेले कार्य अंमलात आणण्यास प्रारंभ करतात कारण ते T10 पेक्षा जास्त प्राधान्य आहेत आणि T2 परस्पर रित्या अनेक प्राधान्य व्युत्पन्न करतात नंतर T5 T3T7 इ उदाहरणार्थ X अक्षावर सीपीयू वापरणारे टास्क आणि ते किती काळ सीपीयू वापरत आहेत हे प्लॉट रचले गेले आहे Y अक्षावरटास्क रचली जातात T1 ही हाय प्रायोरिटी आहे आणि T6 सर्वात लो प्रायोरिटी आहे आणि T2T3T4T5 इ दरम्यानचे प्रायोरिटी टास्क आहे सुरूवातीस T6 ओव्हरटाइमची अंमलबजावणी करण्यास सुरवात करते आणि काही काळा नंतर त्यास नॉन प्रिम्पटेबल रिसोर्सेसची आवश्यकता असते आणि ही एक महत्त्वपूर्ण रिसोर्सेस CR आहे क्रिटिकल रिसोर्सेस इतर कोणत्याही टास्कद्वारे वापरले जात नसल्याने ते रिसोर्सेस लॉक करू शकते आणि रिसोर्सेस वापरण्यास प्रारंभ करू शकते परंतु काही काळा नंतर T1 तयार होईल आणि त्याने अंमलात आणण्यास सुरुवात केली T1 हा उच्च प्राथमिकता आहे आणि अशा प्रकारे ते T6 ला पुढे करते कारण आणि सीपीयू वापरण्यास सुरुवात केली कार्यवाही करण्यास सुरवात केली परंतु अंमलबजावणी च्या काही काळा नंतर त्यास क्रिटिकल रिसोर्सेस CR आवश्यक होते परंतु T6 ने सोडल्या शिवाय CR मिळणार नाही अशाप्रकारे T1 कार्य थांबते दरम्यान T2 T3 T4 इ संसाधनांची आवश्यकता नसलेली ही कामे तयार झाली प्रथम T5 तयार झाला आणि मग क्रिटिकल रिसोर्सेससाठी T1 ब्लॉक होताच T5 कार्यवाही करण्यास सुरवात करते परंतु थोड्या वेळाने T3 तयार होते आणि ते कार्यवाही करण्यास सुरवात करते आणि काही वेळाने T4 तयार होते आणि कार्यवाही करण्यास सुरवात करते आणि नंतर T2 तयार होते आणि कार्यवाहीस प्रारंभ करते पुन्हा T5 ची पुढची घटना तयार होईल आणि अंमलात आणण्यास सुरूवात करते आणि T6 प्रतीक्षा करत असताना हे खरोखर क्रिटिकल रिसोर्सेसचा त्याचा वापर पूर्ण करू शकत नाही परंतु बर्याच मल्टिपल प्रायोरिटी इनव्हर्जन कार्या नंतर जिथे प्रत्येक कार्य T1 मध्ये प्रायोरिटी इनव्हर्जन कारणीभूत ठरले आहे आणि बर्याच प्रायोरिटी इनव्हर्जन नंतर कार्य T6 ला प्राप्त होते रिसोर्सेस आणि कार्यवाही सुरू करते काही काळा नंतर ते DR ला अनलॉक करते रिसोर्सेस सोडते आणि त्या क्षणीच T1 टास्क कार्यान्वित करण्यास प्रारंभ करू शकते T1 टास्कमध्ये अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन आहे सर्वात वाईट परिस्थितीत T6 ला कधीच सीपीयू मिळू शकत नाही आणि T1 मध्ये किती व्यत्यय येणार आहे हे आम्हाला ठाऊक नसते तेथे अग्रक्रम इनव्हर्जन मिळू शकते रिअल टाइम अँप्लिकेशन्समध्ये अनबाऊंड प्रायोरिटी इनव्हर्जन ही महत्त्वाची समस्या आहे पूर्वीचे बरेच अँप्लिकेशन्स अयशस्वी झाले कारण त्यांना अँप्लिकेशन्स प्राधान्य इनव्हर्जन समस्येची पुरेसे काळजी घेऊ शकत नाही येथे TLचे लो प्रायोरिटी म्हणजे नॉन प्रिम्प टेबल रिसोर्सेस R आहे म्हणूनच TL क्रिटिकल सेकशन च्या काही काळा नंतर नॉन प्रिम्प टेबल रिसोर्सेस R कार्यान्वित करीत आहे आणि त्याचा वापर करीत आहे तर X अक्ष ही वेळ अक्ष आहे हाय प्रायोरिटी टास्क तयार होते आणि काही वेळाने त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर R रिसोर्सेस आवश्यक असतो परंतु TLने आधीच त्यास लॉक केले आहे आणि TLने रिलीज होईपर्यंत हाय प्रायोरिटी टास्क फक्त प्रतीक्षा करावी लागेल दरम्यान जी TLपेक्षा हायर प्रायोरिटी देणारी परंतु THपेक्षा लो प्रायोरिटी देणारी टास्क उद्भवतात आणि अंमलात आणतात आणि अशा प्रकारे TLला सीपीयू मिळवता येत नाही आणि म्हणून ती नॉनप्रिम्पटेबल रिसोर्सेसचा वापर करून त्याची अंमलबजावणी पूर्ण करू शकत नाही आणि परिणामी हायर प्रायोरिटी टास्क मल्टिपलइनव्हर्जनस ग्रस्त आहे आणि खरोखर त्या संख्येचा अंदाज येऊ शकत नाही बर्याच वेळा याचा इनव्हर्जन सहन करावा लागतो आणि जर त्यास बर्याच व्यस्ततेचा त्रास सहन करावा लागत असेल तर तो निश्चितपणे त्याची डेडलाईन चुकवू शकतो सर्वात वाईट परिस्थितीत हाय प्रायोरिटी टास्कतून प्रायोरिटी इनव्हर्जनची संख्या अनबॉऊण्डेड होऊ शकते आणि या परिस्थिती मुळे हाय प्रायोरिटी टास्क त्याची डेड लाईन चुकवू शकते म्हणून प्रत्येक रिअल टाईम अँप्लिकेशन्स डेव्हलपरने अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जनविरूद्ध पर्याप्त खबरदारी घेणे आवश्यक आहे ही समस्या समजून घेणे आवश्यक आहे आणि केव्हा उद्भवू शकते हे आणि हे जाणून घेणे महत्वाचे आहे की अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जनच्या समस्येवर केव्हा सामोरे जावे जर या समस्येची दखल घेतली गेली नाही तर जेव्हा सर्वात वाईट परिस्थिती उद्भवेल तेव्हा हाय प्रायोरिटी टास्क निश्चितपणे त्याची डेड लाईन चुकवते जोपर्यंत डिझायनर आणि अँप्लिकेशन्स रिअल टाइम अँप्लिकेशन्स डेव्हलपर अँप्लिकेशन्स अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन समस्येस योग्य प्रकारे हाताळू शकत नाही तर तेथे बरेच प्रायोरिटी इनव्हर्जन असतील आणि क्रिटिकल टास्क निश्चितपणे त्याची डेड लाईन चुकवू शकेल पूर्वी अशी अनेक उदाहरणे आली आहेत जिथे डिझायनर या गोष्टींची पुरेसे काळजी घेऊ शकत नाहीत आणि परिणामी सिस्टम अपयशी ठरले या बर्याच उदाहरणांपैकी सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मार्स पाथफाइंडर मार्स पाथफाइंडरमध्ये घडलेली घटना खालीलप्रमाणे आहे क्रिटिकल सेक्शन सेमॉफोर्स आणि प्रायोरिटी इनव्हर्जनशी संबंधित काही सोप्या संकल्पना खालीलप्रमाणे आहेत आपण असे समजू या की T2 आणि T3 ही दोन टास्क रिसोर्सेस शेअर करीत आहेत जे नॉन प्रिम्पटेबल रिसोर्सेस नाही आणि विशेष मोड मध्ये कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे प्रक्रिये च्या कोडचा सारांश खालीलप्रमाणे आहे जेथे कार्य T1 आणि T3 काही स्थानिक प्रक्रिया करतात आणि नंतर ते सेमफॉरची प्रतीक्षा करतात आणि एकदा त्यांना सेमॅफोरमध्ये प्रवेश मिळाला की ते शेअर्ड रिसोर्सेसवर प्रवेश करतात आणि नंतर ते सेमफॉर सोडतात ऑपरेटिंग सिस्टम द्वारे रिसोर्सेसपर्यंत पोहचण्यासाठी पुरविल्या जाणार्या दोन गोष्टी म्हणजे सेमफोर वेट आणि सिग्नल जे ऑपरेशन P आणि Vद्वारे दर्शविलेले आहे आणि रिसोर्सेस सोडण्यासाठी सेमफोर सिग्नल आहे कोडच्या या भागास कोडचा एक क्रिटिकल सेक्शन म्हणून संबोधले जाते आणि नंतर ते अधिक स्थानिक प्रक्रिया करू शकतात आपण येथे थांबूया आणि राहिलेला भाग आपण पुढील व्याख्यान पाहूया धन्यवाद